सर्वांना नमस्कार अभियांत्रिकी रेखाचित्र आणि संगणक ग्राफिक्सवरील आमच्या एनपीटीईएल ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण विभाग क्रमांक ३ मध्ये आहोत व्याख्यान क्रमांक 23 मध्ये आहोत जिथे आपण लंबजन्य प्रक्षेप याबद्दल शिकत आहोत मागच्या वर्गात आपण प्रथम क्वाड्रन्ट प्रक्षेपण आणि तृतीय क्वाड्रन्ट प्रक्षेपणाबद्दल शिकलो आहोत या प्रथम क्वाड्रन्ट आणि तृतीय क्वाड्रन्ट प्रक्षेपामध्ये आपण काय पाहिले प्रतलावर प्रक्षेपण केल्यावर आपल्याला समोरचे दृश्य पुरोदर्शन मिळेल वरचे दृश्य अधोदर्शन त्या खाली असेल जर आपण उजवीकडून पाहण्याचा प्रयत्न करीत असाल तर प्रक्षेपण डाव्या बाजूला असेल तर ते उजवीकडील दृश्य आहे जर आपण डाव्या बाजूने काही पहात आहोत आणि प्रक्षेपण आपल्याला मिळाल्यास ते डावीकडील दृश्य उजवीकडे दिसत आहे प्रथम क्वाड्रन्ट प्रणालीसाठी हेच मानक आपण पाळतो तृतीय क्वाड्रंट प्रणालीच्या बाबतीत आपण जे पहात आहोत ते समोरचे दृश्य आहे येथे हे समोरचे दृश्य काढू वरचे दृश्य त्या वर असेल आणि कदाचित उजवीकडील दृश्य उजवीकडे असेल डावीकडील दृश्य डाव्या बाजुला असेल अशा प्रकारे आपण तृतीय क्वाड्रंट प्रणाली मिळवू प्रथम क्वाड्रन्ट प्रणालीच्या बाबतीत वरच्या दृश्यापासून दुमडल्यानंतर समोरचे दृश्य तळाशी येते आणि जर आपण डाव्या बाजूने पाहिले तर ते दृश्य डाव्या बाजूकडे ओहो उजवीकडे या अपारदर्शक प्रतलावर येते आणि जर आपण उजव्या बाजूने पहात आहोत तर अपारदर्शक प्रतलावरील प्रक्षेपण डाव्या बाजूला येईल अशाप्रकारे आपण पुढे जाऊ आणि बहुतेक सर्व प्रकरणे कमीतकमी भारतीय मानकांकरिता आणि आपल्या अभियांत्रिकी रेखांकनाच्या अभ्यासक्रमासाठी आपण या प्रथम क्वाड्रन्ट प्रणालीचे विस्तृतपणे पालन करतो तरआपण या प्रथम क्वाड्रन्ट प्रणालीबद्दल अधिक जाणून घेऊ आपण आपल्या प्रथम क्वाड्रन्ट प्रकारच्या प्रणालीसारख्या पहिल्या कोनात या चित्राकडे पाहू या असे परिमाण असलेले एक टेपर्ड सिलेंडर आहे जर आपण या दिशेने पहात आहोत कारण हे एक पारदर्शक प्रतल आहे ज्याद्वारे आपण जे पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि हे देखील एक दुसरे पारदर्शी प्रतल आहे सहसा आपण पहाण्याचा प्रयत्न करतो त्या दिशेने जास्तीत जास्त परिमाण उपलब्ध असतात तर जर तसे असेल तर जर आपण या दिशेने पाहत असाल तर या टेपर सिलेंडरचे प्रक्षेपण दुसर्या प्रतलात ट्रॅपेझियम म्हणून येतो कारण हे प्रथम आहे ज्याचे आपण निरीक्षण करणार आहोत तर त्यास समोरचे दृश्य म्हणूया जर आपण वरुन पहात आहोत तर हे पुन्हा ट्रॅपेझियमसारखे दिसते समान सममीत वस्तू या दृश्यातून आणि वरच्या दृश्यातून येते जर आपण या दृश्याकडून पहात असाल तर ते वर्तुळाच्या मागे असणाऱ्या दुसऱ्या मोठ्या वर्तुळासारखे दिसते तर प्रतलात ते वर्तुळाच्या मागे असणाऱ्या दुसऱ्या मोठ्या वर्तुळासारखे दिसते कारण आपण कलत्या दिशेने पाहत आहोत ते कदाचित लंबवर्तुळासारखे दिसेल पण आपल्याला हे पान उलटावे लागेल किंवा दुमडावे लागेल एकदा आपण ते दुमडले की ते प्रतलात एक संपूर्ण वर्तुळ बनवते तर जर आपण या संपूर्ण वस्तूसाठी हे रेखांकन करत असाल तर पुढील दृश्य त्या दिशेने असेल आणि मग डावी बाजू उजवीकडे असेल जेंव्हा आपण या दिशेने पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत तर या रेषांच्या अनुषंगाने दृश्य दिसेलनंतर त्या दरम्यान आपल्याला एक मोठे वर्तुळ मिळेल जे दृश्यमान होईल त्याचप्रमाणे आपण या दिशेने पहात आहोत म्हणून या रेषांच्या आधारे आपल्याला आणखी एक वर्तुळ मिळेल जे त्याच्याशी समकेंद्री असेल दोघेही दिसत आहेत आता वरचे दृश्य जर आपण त्या दिशेने पहात असाल तर तर हे या तळातील प्रतलात प्रक्षेपित करते आणि आपण ते उघडण्यासाठी त्यास दुमडत आहोत मग ही रेषा व तळाशी असलेली रेषा एकरूप होते तर तशाच प्रकारे ही तळातील रेषा एकरुप आहे आणि आपण त्या दिशेने पहात आहोत पुन्हा आपल्याला त्याच आकाराचे ट्रॅपेझियम दिसेल तर हे एक समोरचे दृश्य आहे वरचे दृश्य आहे डावीकडचे उजवीकडे असलेले डाव्या बाजुचे दृश्य आहे हा मार्ग आहे ज्यामध्ये आपण एक चित्र तयार करतो तर हे तयार करताना वस्तूचे समोरचे दृश्य हे वस्तूचे समोरचे दृश्य आहेट्रॅपेझियम हे त्या वस्तूचे डाव्या बाजुचे दृश्य आहे आणि आपली रेखांकन परिभाषा अशा प्रकारे जाते कारण ही एक दंडगोलाकार वस्तू आहे आपण सामान्यत त्या बिंदूतून जात असलेल्या अक्षाचे हे केंद्र दर्शवितो जर हे संपूर्ण वर्तुळ असेल तर ही रेषा त्यामधून जाईल तर तीच रेषा आपण ती येथे दर्शवित आहोत दुसरे कारण हे डाव्या बाजूच्या दृश्यावरील एक वर्तुळ आहे एक वर्तुळ आहे आणि दुसरे वर्तुळ आहे कारण ही वर्तुळे असणारी दंडगोलाकार वस्तू आहे तर पुन्हा डॅश डॉट ओळी दर्शवित आहेत की ही एक दंडगोलाकार वस्तू आहे जर आपण ती वस्तू तृतीय कोन प्रक्षेपण प्रणालीमध्ये पहात आहोत तर त्याच दंडगोलाकार वस्तूला आपण तृतीय क्वाड्रंट मध्ये ठेवत आहोत तर ज्या प्रतलावर ते प्रक्षेपित केले आहे ते हे आहे ज्या प्रतलावर हे प्रक्षेपित केले जाईल ते येथे प्रक्षेपित केले जातीलते तेथे प्रक्षेपित केले जातील तर जर आपण ते संपूर्ण प्रतल उलट करत असाल तर हे या प्रतलात येते या प्रतलात प्रक्षेपित करण्यासाठी प्रक्षेपण केल्यानंतर त्यास दुमडून नंतर त्याला या दिशेने दुमडून फिरवा जेणेकरुन आपल्याला जे दृश्य मिळेल ते एक वर्तुळ असेल अगदी याचप्रमाणे आपण तृतीय कोन प्रक्षेपण प्रणालीमध्ये पाहिले आहे तर हे प्रक्षेपित केलेले असतील तर अश्या पद्धतीने आपल्याला आवश्यक दृश्ये मिळतील तृतीय कोन प्रक्षेपण प्रणालीमध्ये या चिन्हांद्वारे वस्तूच्या पुढे हे परिमाण दर्शविणे सामान्य आहे कारण ते प्रक्षेपित केलेले आहे तर काही व्यास दुसरा व्यास कदाचित वस्तूची लांबी 2 2 डी आणि सामान्यत आपण समोरच्या दृश्यासाठी दर्शवितो आपण जास्तीत जास्त परिमाण ते समोरच्या दृश्यावर दर्शविणार आहोत आणि उर्वरित परिमाण वरच्या दृश्यावर वितरित केले जातील त्यानंतर बाजूच्या दृश्यानंतर आता आपण या प्रक्षेपणांमध्ये सामील असलेल्या पद्धती पाहू कोणतेही प्रक्षेपण आपण दोन पद्धतींमध्ये विभागतो एक नैसर्गिक पद्धतीने आहे दुसरे म्हणजे काचपेटी पद्धत नैसर्गिक पद्धतीच्या बाबतीत आपण काय करतो ते म्हणजे आपण वस्तूला ठेवतो निरीक्षक म्हणून ती वस्तू कशी दिसते ते बघण्यासाठी आपण त्या वस्तूभोवती फिरत असतो दुसरा मार्ग म्हणजे आपण वस्तू ठेवतो हळू हळू त्यास 90 अंशांनी घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवतो किंवा कदाचित वरपासून खालपर्यंत 90 अंश किंवा तळापासून वर पर्यंत 90 अंशांनी फिरवतो अशाप्रकारे आपण वस्तू फिरवू शकतो आणि दृश्य पाहू शकतो जर आपण ते करत असाल तर प्रथम वस्तू ठेवा निरीक्षकाला निश्चित करा वस्तू फिरवा आपल्याला जे काही दृश्य मिळेल त्यालाच आपण नैसर्गिक पद्धत असे म्हणतो काचपेटी पद्धतीमध्ये आपण या वस्तू भोवती काल्पनिक पेटी बनवतो त्यापैकी काही प्रतले पारदर्शक आहेत त्यातील काही अपारदर्शक प्रतले आहेत त्या पारदर्शक प्रतलांभोवती फिरा जेणेकरून आपल्याला जे काही दृश्य मिळेल त्यालाच आपण काचपेटी पद्धत असे म्हणतो चला तर आपण एखाद्या वस्तूकडे पाहू येथे काहीतरी वस्तू एल आकारात आहे एल आकाराचा एक ठोकळा आहे आणि आपण याला समोरचे दृश्य असे म्हणू इच्छितो तर आपण ती व्यक्ती आहात जी मॉनिटरकडे पहात आहे आणि वस्तू आपल्याकडे किंचित झुकलेली आहे या वस्तूला त्या दिशेने एका विशिष्ट कोनातून फिरविणे सोपे आहे जेणेकरून ते त्या दिशेने प्रतलाच्या दिशेनेआपल्या दिशेने लंब असेल तर जर आपण त्या वस्तूला त्या विशिष्ट कोनातून फिरवत आहोत हे आपण पाहण्याच्या स्थितीत असू ते एक आपण पाहण्याच्या स्थितीत असू तर त्या वस्तूला फिरवा जेणेकरून ती नैसर्गिक पद्धतीने त्या आकारात येईल यालाच आपण त्या वस्तूचे समोरचे दृश्य म्हणतो त्याचप्रमाणे माथ्याच्या दृश्यासाठी आपल्याला जे करायचे आहे ते हे की आपण ज्याला वस्तू म्हणायचा प्रयत्न करीत आहोत आणि आपल्याला जे करायचे आहे तेच हे एक समोरचे दृश्य आहे तर त्या दिशेने फिरवा तर असे केल्याने आपण पुन्हा त्या लंब दिशेने किंवा कदाचित त्या कागदाच्या प्रतलात जाऊ मग ज्या काही गोष्टी आपण निरिक्षण करणार आहोत त्यास आपण वरचे दृश्य म्हणतो उदाहरणार्थ जर आपण या वस्तूला त्या मार्गाने फिरवत आहोत तर येथे वरच्या दृश्यासाठी हे एक परिमाण म्हणून आपल्याला मिळणार आहे हे कारण की आपण लंब बनवत आहोत ही संपूर्ण वस्तू आपल्या दिशेने त्या पातळीवर येते त्याचप्रमाणे त्या लंब दिशेने प्रतलाला फिरवून आपल्याला उजव्या बाजूचे दृश्य दिसेल यालाच आपण नैसर्गिक पद्धत म्हणतो निरीक्षक नेहमीच स्थिर असतो वस्तू अशा प्रकारे फिरविली जाईल की ती निरीक्षकाच्या दृष्टीक्षेपात असेल आणि जे काही दृश्य आपल्याला प्राप्त होईल त्यालाच आपण नैसर्गिक पद्धत म्हणतो इतर पद्धतीला काचपेटी पद्धत म्हणतात ही काचपेटी पद्धत आपली पारदर्शक प्रतले अपारदर्शक प्रतले आणि त्यांच्या प्रक्षेपणांनुसार हाताळण्यासाठी आहेत म्हणून आपण नेहमीच ही काचपेटी पद्धत तयार करण्याचा प्रयत्न करीत आहोत जेथे पारदर्शक प्रतले आहेत तर पुरोदर्शनात निरीक्षक या दिशेने आहे आत्तापर्यंत तो त्या दिशेने पहात आहे जे काही आकार तो निरीक्षण करीत आहे त्याला आपण पुरोदर्शन म्हणूया हे पुरोदर्शन प्रक्षेपण आहे म्हणून जर आपण ते मिळवणार असाल तर पूर्ण तो काय प्रक्षेपण पाहणार आहे ते या आकाराचे असेल यालाच आपण समोरचे दृश्य म्हणतो मग वरच्या दृश्याकडे पहाण्यासाठी त्याला वरच्या बाजूने निरीक्षण करावे लागेल त्यानुसार जे काही प्रक्षेपण असेल ते या प्रतलावर मिळेल याच प्रमाणे आपण याला वरचे दृश्य म्हणतो आणि पुन्हा उजव्या बाजूच्या दृश्यासाठी त्या दिशेने यावे लागेल जे काही प्रक्षेपित केले गेले आहे त्या प्रतलाकडे पहा त्याला तेच मिळेल ज्याला आपण उजव्या बाजूचे दृश्य म्हणतो तर काचपेटी पद्धतीत आपण ही दृश्ये बनवतो त्यांना प्रतलावर प्रक्षेपित करतो नंतर त्यास दुमडतो किंवा कदाचित फिरवितो जेणेकरून भिन्न दृश्ये आपल्याला मिळतील उदाहरणार्थ आपण याकडे पाहूया त्याच वस्तूसाठी समोरचे दृश्यप्रक्षेपणा नंतर आपल्याला कदाचित हे दृश्य मिळत असेल हे एक निश्चित प्रतल राहिले आहे आता निरीक्षक तिथून पाहतो आहे तर सर्वप्रथम त्याला ही वस्तू उजव्या बाजूच्या दृश्याची वस्तू म्हणून मिळेल आता हे संपूर्ण प्रतल 90 अंशात फिरवा जर आपण हे फिरवत असाल तर आपल्याला हे दृश्य मिळेल त्याचप्रकारे त्या प्रतलावरील वस्तूसाठी कदाचित हे आपल्याला वरचे दृश्य म्हणून मिळत असेल हे प्रतल त्यास 90 अंशात फिरवा तर एकदा आपण ते उलगडले तर मग या प्रतलावर तीच वस्तू आहे जी आपल्याला मिळाली आहे हा एक ज्याला आपण याला वरचे दृश्य म्हणतो त्याचप्रमाणे आपण त्या प्रतलावर प्रक्षेप करत आहोत मागच्या बाजूचे अपारदर्शक प्रतल आणि फिरवले तर आपल्याला आणखी एक दृश्य मिळेल मागच्या बाजूला देखील आपल्याकडे जे आहे ते आपण उलगडू शकतो जेणेकरून ते त्या पातळीवर येईल तर आपण अश्या प्रकारच्या पेटीचा विचार करू शकता ज्यात बर्याच घटना असतील तर हे प्रतल नेहमी स्थिर असते ज्याला आपण समोरचे दृश्य म्हणतो आताएकदा त्या पेटीवर हे पूर्ण झाल्यावर आपण हे अशा प्रकारे उघडले की हा भाग वरच्या बाजूस येईल जेणेकरून समोरचे दृश्य तिथे असेल तर आपण त्याला ऐ प्रतल बी प्रतल सी प्रतल मागील बाजूस डी प्रतल असे नाव देऊ तळाशी असणारे एक ई प्रतल आहे त्यामागील बाजूचे एफ प्रतल आहे आता जेव्हा आपण ते उलगडत आहोत ऐ प्रतल तिथे असेल बी प्रतल वर येईल सी प्रतल या पातळीवर येईल डी प्रतल त्या मधील पेटीसारखे उघडेल एफ प्रतल मागील बाजूस दोनदा आपण ते उलगडणार आहोत जेणेकरुन ते या दिशेने येईल एफ आणि उर्वरित ई प्रतल त्या पातळीवर येते अशाप्रकारे आपण ही पेटी आणि त्यांचे प्रक्षेप उलगडतो या सर्व गोष्टी उलगडल्यानंतर जर आपण त्याला नाव देत आहोत तर समोरचे दृश्य मध्यभागी असेल आणि त्याद्वारे समर्थित असेल आपल्याकडे एक तळाशी दृश्य असेल हे एक वरचे दृश्य तृतीय कोन प्रक्षेप प्रणालीचे आहे कारण वरील बाजूस वरचे दृश्य उजवीकडील बाजूस उजवीकडचे दृश्य आणि खालच्या बाजूला खालचे दृश्य आहे डाव्या बाजूचे दृश्य डाव्या बाजूस असेल आणि मागील बाजूचे दृश्य मागील बाजूस असेल तर तृतीय क्वाड्रन्ट प्रक्षेप प्रणालीच्या आधारे जर आपण ते बनवण्याचा प्रयत्न करीत असाल आणि काचेचे दार प्रकारची पेटी पद्धत वापरत असाल तर न उघडता ही या गोष्टी उघडकीस येतात हा आपला मार्ग आहे आणि समोरच्या दृश्यात जास्तीत जास्त परिमाणे दृश्यमान असावीत आणि उर्वरित परिमाणे बाजूचे दृश्य तळ दृश्ये शीर्ष दृश्ये इत्यादी इतर दिशांवर ढकलले जातात तर प्रथम प्राधान्य नेहमीच समोरचे दृश्य असते त्यानंतर उर्वरित परिमाणे वरच्या दृश्याद्वारे व्यक्त केली जावीत आणि उर्वरित दृश्यांची काळजी बाजूच्या दृश्यांद्वारे घेतली गेली पाहिजेत तर उदाहरण म्हणून आपण एखाद्या वस्तूकडे पाहू ही वस्तू आहे जे आपल्याला दृश्य बनवायचे आहे चला टप्या टप्याने जाऊ या पहिले म्हणजे कदाचित काचेच्या दरवाजासारखी एक गोष्ट बनवणे सोपे आहे जर आपण या काचेच्या दारावर पेटी पद्धतीने प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करीत असाल तर ही संपूर्ण वस्तू या दृश्यांनुसार प्रक्षेपीत केली जाते मग ही पेटी उलगडवा म्हणून समोरचे दृश्य या स्तरावर येईल वरचे दृश्य तेथे येते उजवीकडील दृश्य या स्तरावर येते डाव्या बाजूचे दृश्य त्या स्तरावर येते आणि मागील बाजूचे दृश्य या स्तरावर येते म्हणून जर आपण या सर्व गोष्टी ड्रॉईंग शीटवर काचपेटीच्या पद्धतीने पुन्हा व्यवस्थित करीत असाल तर अश्या पद्धतीने प्रक्षेप ड्रॉईंग शीट वर येतात पुढील वर्गात आपण प्रक्षेपाच्या इतर पद्धतींबद्दल अधिक शिकू खूप खूप धन्यवाद